डिसास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव राम सतीश पासुपुलेती आहे मी आयआयटी रुड़कीच्या आर्किटेक्चर आणि प्लानिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक आहे आज आम्ही केनियामध्ये टेम्पोरारी शेल्टर रीकॉन्स्ट्रुकशन करण्याबद्दल चर्चा करणार आहोत तर हे विशिष्ट व्याख्यान डायफड औब्रेच्या महत्त्वपूर्ण योगदानावरुन घेतले गेले आहे जे बिल्ड बॅक व्हॉल्यूमचा चॅप्टर 9 आहे जो मीकल लायन्स आणि थियोलो स्किल्डमॅन यांनी कॅमिलो बोआनो सह संपादित केले आहे म्हणून तो टेम्पोरारी शेल्टरबद्दल चर्चा करतो की सहभागितांच्या रीकॉन्स्ट्रुकशन मदत होते तर टेम्पोरारी ट्रान्सिशन शेल्टर आणि सहभागासह आणि पर्मनंट प्रक्रियेमध्ये ती कशी बदल करू शकते यामधील दुवा आहे केनियाच्या स्थितीची पार्श्वभूमी ही नैसर्गिक डिसास्टर नाही परंतु मानवनिर्मित परिस्थितींचा एक प्रकार आहे विशेषतः पोलिटिकल व्हीओलेन्स जेव्हा आपण नैसर्गिक डिसास्टर फेनॉमेनॉन किंवा रिस्कची फेनॉमेनॉन पाहता अगदी रिस्कच्या कागदपत्रातून किंवा सीआरईडीच्या अहवालांवरुनही हे दिसते की डिसास्टरपैकी जवळजवळ 75 ते 80 डिसास्टर पोलिटिकल व्हीओलेन्स मुळे होते तर आज आम्ही शेल्टरच्या प्रोव्हिसिओनच्या संदर्भात पोलिटिकल व्हीओलेन्सचे दुष्परिणाम आणि ते कसे आयोजित केले गेले आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून कसे चालविले गेले आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचे स्केलेंग कसे केले गेले याबद्दल आणि त्याबद्दल चर्चा करणार आहोत त्यांना कोणत्या प्रकारचे प्रतिसाद आहेत हे आपण समजण्यास सक्षम आहात तर 2007 आणि 2008 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष मवाई किबाकी यांना 27 डिसेंबर 2007 मध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी घोषित केल्यानंतर देशभरात अनेक पोलिटिकल संघर्ष आणि विविध जातीय गटांसोबत सुमारे 1200 लोक नोंदले गेले आहेत युनाइटेड नेशन्स ऑफिस कोऑर्डिनेशन हुमनीतरीण अफेअर्सच्या अहवालानुसार मृत जवळपास 5 लाख लोक डिस्प्लेसिड झाले आहेत तर इडिअल्ली या प्रकाराचे 3 प्रकार आहेत त्यातील एक म्हणजे सर्व दुकाने कंमेर्सिल परिसर आणि घरे जळाली आणि लुटली तर या सर्व जमावबंद ते शहरी क्लस्टर्समध्ये शहरात आले आणि त्यांनी सार्वजनिक प्रॉपर्टीएस आहे की नाही कंमेर्सिल प्रॉपर्टीएस आहे की नाही ते नष्ट करायला सुरुवात केली तर हा एक प्रकारचा हल्ला आहे दुसरे म्हणजे विरोधी पक्षातील समर्थकांनी व तेथील दूरदूर खोऱ्यातील जमीनधारकांवर विरोधक समर्थकांनी केलेला हा हल्ला त्यांना प्रदेशातून दूर पाठविण्याच्या उद्देशाने गव्हर्नमेंटी समर्थक असल्याचे समजले गेले म्हणूनच आपणास माहित असलेले विरोधी पक्ष सर्व काही हाकलण्याचा प्रयत्न करतात मूळचे आणि तिसरे हे लोक हिंसाचाराच्या पद्धतीचा आहे सूडबुद्धीने आणि मुख्यतः प्रवासी कामगारांना टार्गेट केले लोकांना असा संशय आला आहे की हे विरोधी समर्थकांचा भाग आहे म्हणूनच पीडित लोकांच्या 3 नमुन्यांचे विश्लेषण केले गेले आहे रिफ्ट व्हॅली जे मोठ्या प्रमाणात प्रभावित आहे केनियामधील 8 प्रांतांपैकी डिस्प्लेसमेंटाचा परिणाम झाला केनियामध्ये आपल्याकडे 8 प्रांत आहेत आणि विशेषतः नाकुरू ट्रान्स नझोइया आणि उसिन गिशुजिल्ह्यात रिफ्ट व्हॅली प्रांत मानला जातो तर या प्रकारच्या बंडखोर गटाने त्यांना जबरदस्तीने संपत्ती नष्ट केली आणि लोकांवर हल्ला केला तर यामुळे मोठा सोसिअल नाश झाला आहे आणि कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत स्पष्टपणे कोणत्या प्रकारचे प्रतिसाद लोक या प्रकारच्या धक्क्या व त्रास सहन करतात याबद्दल त्वरित प्रतिसाद एक म्हणजे यजमान कुटूंबाकडे जाणे आणि त्यांच्यातील काही जण ते आपल्या यजमान कुटुंबात किंवा इतर ठिकाणाहून परप्रांतीय लोकांप्रमाणेच राहतात ते पुन्हा त्यांच्या ठिकाणी जातात पोलिस स्टेशन आणि चर्चमध्ये उत्स्फूर्त कॅम्प्से लावतात कारण धार्मिक बिल्डींग्स स्कूल पोलिस स्टेशन ही अशी काही जागा आहे जिथे ते स्वतःचे संरक्षण करू शकतात आणि ते कमीतकमी विशिष्ट एथनिक गट एकत्रित होऊ शकतात परंतु पोलिस स्टेशन किंवा धार्मिक कारभाराद्वारे त्यांचे संरक्षण केले जाऊ शकते तर अशाप्रकारे त्यांनी काही कॅम्प्से बसविणे सुरू केले अनेकांनी नानझा वेस्टर्न आणिसेंट्रल प्रांतांमध्ये वडिलोपार्जित घरी जाण्याचा प्रयत्न केला म्हणून ते त्यांच्या पालकांच्या घरी किंवा त्यांच्या पूर्वजांच्या घरी परत जातात म्हणून त्या मार्गाने ते काही काळ स्वत ला सुरक्षित ठेवू शकले तर आपण जे पहात आहात ते येथे जे आपण पहात आहात ते हे आहे की हे अंदाजे 30000 हून अधिक लोक अंतर्गत डिस्प्लेसिड लोकसंख्या आहेत आणि हे सर्क्युलरचे आकार 10000 ते 30000 दरम्यानचे मध्यम आणि खाली दर्शविते 1000 पेक्षा कमी लहान आहे ती संपूर्ण आयडीपीची आहे आणि या 8 पैकी 5 प्रांतांचे डिस्प्लेसमेंट आणि संपूर्ण प्रक्रियेच्या बाहेर आपण कमीतकमी 2009 मध्ये पाहू शकता की आपणास 3 लाख 13921 लोक आहेत त्यांच्या कोम्मुनिटीत इंटिग्रेटेड केलेले अंतर्गत डिस्प्लेसिड केले गेले आहे परंतु उर्वरित उर्वरित ते होते 296 कॅम्प्सांमध्ये नोंदविलेल्या विविध कॅम्प्सांमध्ये नियुक्त करण्यात आल्या आहेत तर आपण काय पाहू शकता की हे कॅम्प्स जे टेम्पोरारी शेल्टर बनले आहेत ते पिग्मी प्रकारचे आश्रयस्थान असोत की प्लास्टिकच्या शीट्स असणाऱ्या कॉनिकलच्या आकाराचे शेल्टर असोत किंवा तारपाउलीं शीट्स जेथे ते एक प्रचंड गट आणि काही मूलभूत सेवांमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात या समूहांमध्ये त्या कॅम्प्सांमध्ये पुरविण्यात आले आहेत म्हणूनच गव्हर्नमेंटने परिस्थितीशी कसा सामना केला आहे विशेष कार्यक्रमांसाठी केनियाचे स्टेट मिनिस्ट्री ज्याला आम्ही MoSSP म्हणतो विशेष कार्यक्रम स्टेट मिनिस्ट्री आणि या विशिष्ट मिनिस्ट्रीाचे ध्येय आहे की विकासासाठी नेतृत्व प्रदान करणे केनियामध्ये जोखीम कमी करण्याचे उपाय आणि डिसास्टर मॅनॅजमेन्ट आणि याकडे आयडीपी इंटरनॅशनल डिस्प्लेसिड व्यक्ती आणि रीसेटलमेंट प्रक्रियेच्या ओव्हरसीजकडे पाहिले आहे म्हणून यूएनएचसीआरने देखील समर्थन दिले आहे की केआरसीएसKRCS जे केनियन गव्हर्नमेंट एजन्सी आहे जे रीसेटलमेंट कार्यक्रम प्रदान करण्यासाठी तयार केले गेले आहे आणि त्यांनी एक प्रकारचे समर्थन दिले आहे म्हणून केनिया गव्हर्नमेंटने असा विचार केला आहे की या रीसेटलमेंट प्रक्रियेच्या मॅनॅजमेन्टासाठी ते स्वयंपूर्ण आहेत परंतु तरीही यूएनएचसीआर कडून काही पाठिंबा मिळाला आहे परंतु गव्हर्नमेंटच्या व्यवस्थेच्या श्रेणीरचनाची समजूत घालण्याच्या दृष्टीने एक म्हणजे आमच्या प्रांतिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि अंतर्गत सुरक्षा मिनिस्टर ते अंतर्गत सुरक्षा बाबींकडे पहात आहेत आणि ते पुढील प्रांतीय कमिशनरकडे निर्देशित आहेत कारण मी तेथे म्हटल्याप्रमाणे 8 प्रांत आहेत म्हणून प्रत्येक प्रांताचे प्रांत कमिशनर होते आणि त्यानंतर हे जिल्ह्यात प्रतिबिंबित होते प्रत्येक प्रांत वेगवेगळ्या जिल्ह्यात विभागलेला आहे म्हणूनच आपल्याकडे आहे आणि प्रत्येक जिल्हा जिल्हा कमिशनरच्या नेतृत्वात आहे आणि प्रत्येक जिल्हा पुन्हा उपविभागांमध्ये विभागलेला आहे आणि तिथेच जिल्हा जिल्हा आहे अधिकारी हे विभाग प्रमुख आहेत आणि पुन्हा प्रत्येक विभाग वेगवेगळ्या गावांचा बनलेला आहे आणि गाव पातळी पाहण्याकरिता प्रमुख स्थापन करण्यात आले आहे परंतु आता या आयडीपी प्रक्रियेमध्ये या व्यक्तींचे अंतर्गत डिस्प्लेसमेंट सर्वात महत्वाचे म्हणजे आपण कोण आहात हे ओळखले जावे सर्वात महत्त्वाचे लोक कोण आहेत हे आपल्याला कॅम्प्सात बसविण्याकरिता किंवा ट्रान्सिशनकालीन केंद्रात ठेवण्यासाठी पुरेसे सुरक्षित आहे म्हणूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि मुख्य स्तरावरील सर्व उपसमूहांच्या समन्वयाने हे प्रांतीय कमिशनरच्या जबाबदाऱ्याचा भाग म्हणून आयोजित केले गेले असले तरी त्याचे नुकसान कसे ठरवता येईल आणि नुकसानीचे मूल्यांकन कसे करावे ते कसे ठरवावे म्हणून ते एक प्रकारचे अनुलंब समन्वय पाहण्यास सक्षम आहेत आयडीपी कॅम्प्से स्थापन आणि व्यवस्थापित करण्यासाठी ग्रामीण पातळीवरील शांतता सलोखा समित्या सक्रिय करण्यासाठी केआरसीएस आणि हुमनीटेरिअन अक्टर्स ना देखील पाठिंबा आहे तर ही सर्व प्रकारची नोकरशाही प्रणाली आहे प्रत्येक गट कसा जगतो आणि कसा प्रतिसाद देऊ शकतो या प्रकारच्या आयडीपी सेटअपसाठी ते समर्थन कसे देतात म्हणूनच सुरुवातीला गव्हर्नमेंटने केनियात 10000 भरपाईचे पॅकेज दिले आहे जे प्रत्येक आयडीपी घरासाठी प्रति 100 युरो आणि नष्ट घर असलेल्या प्रत्येक घरासाठी 25000 अतिरिक्त आहे तर अशाप्रकारे त्यांनी सुमारे 250 युरो 100 युरो दिले आहेत जेणेकरून हे एक प्रकारचे नुकसान भरपाई पॅकेज आहे परंतु नंतर हा फारसा यशस्वी वेगळा आणि विश्लेषण अहवाल नव्हता आणि मूल्यांकन अहवाल या विशिष्ट प्रक्रियेबद्दल या आयडीपींसाठी 10000 आणि 25000 केनियाच्या करन्सी उत्तरदायित्व आणि सुसंगततेचा अभाव आहे आणि येथूनच त्यांनी रुदी निंबुनीRudi nyumbani नावाचे ऑपरेशन देखील चालू केले जे घरी परत कसे जायचे कारण आम्ही त्यांना सर्व सोयीसुविधा पुरवत राहू शकत नाही एखादी व्यक्ती किती काळ पुरवू शकते म्हणूनच ट्रान्सिशन कॅम्प्स सुरुवातीला पुरविण्यात आल्या परंतु नंतर आम्ही समर्थन सिस्टम कशी कमी करू आणि जेणेकरुन आम्ही त्यांना या प्रक्रियेपासून स्वतंत्र कसे बनवू येथून ऑपरेशन रुडी न्युंबनी घरी परतीची व्यवस्था सुरू केली असून टेम्पोरारी कॅम्प्स बंद करण्यास वेग आला आहे तर येथूनच तुम्हाला हे माहित आहे की त्यांनी स्वत ला बचत गटात 50 ते 4000 घरांमध्ये संघटित केले आणि जमीन मिळविण्यासाठी प्रत्येक गटाच्या सदस्याने आपल्या गव्हर्नमेंटी रोख रकमेची रक्कम जातीय फंडामध्ये हातभार लावली आणि पर्मनंट तोडगा काढण्यासाठी ग्रामीण भूखंड विकत घेतले आणि तेथेच टेन्ट्सत राहायला गेले तर याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे जे काही रोख आहे ते आहे त्यातील काही त्यांनी गट बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी काही पैसे ठेवले आणि त्यांनी ग्रामीण भागात काही भूखंड विकत घेतले जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की ते त्यांच्या टेन्ट्सतून जाऊ शकतात आणि अशाच एका गटाने न्यंदारुआचीNyandarua नोंद केली आहे ज्यात सुमारे 50 एकर जमीन संपादन केलेल्या 4000 घरकुलांची सदस्यता आहे आणि त्यांनी स्वत हून टेम्पोरारी टॉयलेट्स बनवून जवळच्या नदीतून वॉटर मिळवले तर मूलभूत सेवा ही एक महत्त्वाची कामे आहे केवळ त्यांच्यासाठी तेथे कसे राहायचे ते केवळ शेल्टरच नाही तर सेवेच्या बाजूने देखील असले पाहिजे आणि कार्यकाळ या विशिष्ट टप्प्यात एक मोठा मुद्दा बनला आहे कारण लाभार्थी असुरक्षित लोकांचे प्रोफाइल करणे आणि कार्य करणे देखील महत्त्वाचे आहे तर त्या मार्गाने आपणास माहित आहे की गव्हर्नमेंटने देखील कमी करण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही हळूहळू स्वतंत्र होऊ शकतील असे त्यांचे समर्थन कमी करण्याचा विचार करीत आहोत तर जिल्हास्तरीय नियोजन विभागांनी काही गटांना जमीन उपविभाग व कार्यकाळ मुदतीच्या संदर्भात प्रत्यक्ष सहाय्य केले असून जिल्हा जल अधिकाऱ्यानीही काहींना बोअरहोलसाठी मदत केली तर आपल्याला माहिती आहे की त्यांच्यासाठी काही सेवा मूलभूत सुविधा स्थापित केल्या जाऊ शकतात म्हणून येथे आपण पाहू शकता की आयडीपीने प्रत्यक्षात प्रगती कशी केली आणि ते खाली आले नंतर अंतर्गत डिस्प्लेसिड झालेल्यांची संख्या ते हळूहळू खाली कसे आले आहेत गृहनिर्माण रीकॉन्स्ट्रुकशनच्या दृष्टीने कारण हा ट्रान्सिशन शेल्टर केवळ एक सर्वसाधारण नमुना नाही तर तो आपल्या उत्पादनास संकुचित केला जात नाही ही एक क्रियापद आहे ही एक प्रक्रिया आहे कुटुंबांना येथून एक पाऊल बदल घडवून आणण्यास सक्षम करणे ही एक कॅटॅलीस्ट आहे बाह्य सहाय्यकावरील अवलंबित्व ज्याचा अंदाज असावा की ओनरांवर जमीन भूमीवर ट्रान्सिशनकालीन शेल्टरची तरतूद होईल आपणास माहित आहे की येथेच आपण त्यांना परिस्थितीबद्दल जागरूक कसे करावे आणि ते स्वतंत्र होऊ शकतात ही प्रक्रिया आहे म्हणूनच ट्रान्सिशन शेल्टर परिभाषा असे आहे की असे म्हणतात की ट्रान्सिशन शेल्टर एक निवासयोग्य आच्छादित राहण्याची जागा आणि सुरक्षित निरोगी राहणीमान वातावरण प्रदान करते त्यातील कॉन्फ्लिक्ट किंवा नैसर्गिक डिसास्टर दरम्यानच्या काळात आणि त्यातील गोपनीयता आणि सन्मान यासह आणि टिकाऊ शेल्टर समाधानाची उपलब्धि तर वेळ घटक देखील आहे तर या घटनेच्या दरम्यान आणि ही डिसास्टरची घटना आहे आणि ती शांत होण्याविषयी आहे तर या विशिष्ट टप्प्यात त्यांना काही सन्मान काही मूलभूत सेवा काही मूलभूत सुरक्षा पैलू देण्याची आवश्यकता आहे आणि एखादे टार्गेट गट कसे ओळखू शकतात तर ते काय होते त्यांनी त्यांचे विस्तृतपणे 3 टार्गेट गटांमध्ये वर्गीकरण केले आहे एक म्हणजे असे लोक जे त्यांच्या फॉर्मल निवासस्थानावर परत जायचे आहेत जे देशातील इतरत्र स्थलांतर करू इच्छितात ते ज्यांना सध्याच्या डिस्प्लेसमेंटाच्या ठिकाणी इंटिग्रेटेड करण्याची इच्छा आहे ते कसे इंटिग्रेटेड करू शकतात दुसरे स्थान पूर्वीच्या ठिकाणी परत जाईल तिसरा दुसरा कोठेतरी जाईल आणि मग हे गट त्यांच्याकडे जमीन असतील किंवा जमीन नसतील किंवा भाड्याने देण्याचा हेतू असोत किंवा ज्यांना आपणास माहित आहे जमीन खरेदी करायची इच्छा नाही अशा लोकांच्या भूमिकेच्या आधारे हे आणखी विभाजित केले गेले आहे म्हणूनच त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारांची ओळख पटविली आहे त्यानुसार हे आहे आणि आयरिश एनजीओ संस्था त्यांनी यूएनएचसीआरUNHCRच्या समन्वयाने आयरिश एनजीओ संस्थेच्या उद्दीष्टांसह एक प्रकारचे टार्गेट कार्य गट आणि शेल्टर कार्य गट दिले आहेत त्यांनी एक प्रकारचे संयुक्त शेल्टर धोरण विकसित केले तर ते काही होते या विशिष्ट धोरणाने काही महत्त्वाच्या बाबींवर लक्ष दिले आहे त्या प्रक्रियेत समाविष्ट केले जावे सर्वात असुरक्षित व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची खात्री करण्यासाठी टार्गेट गट निवड ही आहे की मग ती स्त्रिया प्रमुख असलेल्या कुटुंबातील असोत किंवा ती वृद्ध गट असो किंवा त्यांनी घरे गमावली असतील तर आश्रय घेण्याच्या अनुभवाची व्यापक प्रमाणात डिग्री आणि सहाय्य एजन्सी दरम्यान डिझाइन आणि कॉन्स्ट्रुकशन यांचे ज्ञान ज्यामुळे शेल्टर समाधानामध्ये महत्त्वपूर्ण फरक आढळल्यास अपुरा उपाय होऊ शकतो तर ट्रान्सिशन शेल्टर आणि पर्मनंट तरतूद आणि अनिश्चिततेचे डिझाइन यांच्यातही डिस्कनेक्ट आहे कारण हे कसे घडेल याची आपल्याला खात्री नाही म्हणून ड्युरेबल शेल्टर अंतिम बिंदू अज्ञात होता तर आपण शेल्टर देत आहात परंतु ते येथे किती काळ राहतील आणि किती काळ टिकेल हे चांगले आहे लोक कसा प्रतिसाद देतात हे अत्यंत अनिश्चित आहे शेल्टर तरतूदीसह लिवलीहूडसाठी मदत मिळवून देण्याची देखील गरज आहे कारण ते केवळ आपण प्रदान करत असलेल्या घरासाठीच नाही नंतर ते त्यांचे लिवलीहूड कसे मिळवू शकतात त्यांची शेतीची सुविधा कशी घेऊ शकतात श्रमिक असल्यास ते कसे काय करू शकतात काम मिळवू शकता तर या सर्व लिवलीहूडच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे घरगुती निवडीमध्ये टार्गेट गटाला सहाय्य करण्यासाठी खालील अटी लागू केल्या गेल्या आहेत जेथे परतीच्या क्षेत्रामध्ये सुरक्षा असते कारण पहिले आणि आधीचे कारण ते आधीच पोलिटिकल तणावामुळे बर्याच धक्क्यातून गेले आहेत म्हणून प्रथम आम्हाला परताव्याच्या क्षेत्राची सुरक्षा घरगुती नोंदणी जिथे त्यांना नोंदणी करावी लागेल तेथे किंवा लाभार्थी व सर्व घरची परत येण्याची इच्छा म्हणूनच ते स्वेच्छेने परत येत आहेत जमीन किंवा घर ओनरीचे पुरावे जे जिल्हास्तरीय कॅडेस्टरमध्ये सहज उपलब्ध होते म्हणूनच त्यांनी काही जमीन मिळविली आहे की नाही म्हणूनच आपल्याला माहित असलेल्या घरगुती निवडी त्यांना दिसू शकल्या आणि परंतु समस्या ही आहे या प्रकारच्या श्रेणींसह प्रत्येकास सामावून घेणे शक्य नाही प्रत्येकाने जमीन विकत घेतली नसेल प्रत्येकाला आपणास माहित असलेले स्वत चे हालचाल करणे परवडणार नाही म्हणून संसाधनांची थोडी जटिल परिस्थिती आहे संपूर्ण कोम्मुनिटीासाठी आर्थिक रिसोर्सेस पुरेसे नसतील म्हणूनच येथे केवळ आपल्याला गरजांची निवड करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून गरजू कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल आणि ते प्राधान्याने शेल्टर मदतीस पात्र ठरतील आणि नंतर शेल्टर डिझाइन कारण या ठिकाणी ओनर चालवण्याच्या पद्धती आधीपासूनच बर्याच डिसास्टर आणि डिस्प्लेसमेंट पद्धतींमध्ये अडव्होकेटेड केली जातात आणि येथेच आपण पर्मनंट घरे पर्मनंट बिल्डींग्संमध्ये कसे सुधारित करू शकाल शेल्टर बदलू किंवा अर्थपूर्ण पुनर्वापर करून शेल्टर मटेरिअल्सचे पृथक्करण कसे करावे याबद्दल चर्चा केली कारण एकदा आपण टेम्पोरारी शेल्टर बनविला असेल आणि कायमचा दुसरा प्रकल्प बनवित असाल तर शेल्टर या मटेरिअल्सचे काय होते जेणेकरुन आम्ही या मटेरिअल्सचा पुन्हा वापर कसा करू शकतो या काही महत्त्वपूर्ण बाबी दिल्या आहेत आणि त्यांनी ते केले तेव्हा डिझाईन प्रक्रियेच्या विकासात आणि रिफ्ट व्हॅलीमधील अस्तित्त्वात असलेल्या शेल्टर टाइपांवर विश्लेषण केले गेले आणि ते मुळात बिल्डींग्स वूडनच्या खांबाच्या बिल्डींग्स बिल्डींग्स वूडनच्या चौकटीच्या जमिनीवर खोदलेल्या बिल्डींग्संचे एक अगदी सोप्या तंत्र आहेत आणि सामान्यत देवदार कीटकांचा हल्ला आणि सडण्यापासून प्रतिकार करण्यासाठी वापरला जातो तर फ्लॉवर्स अर्थवर कॉम्प्रेसज्ड केली गेली आहेत भिंती मड किंवा बिल्डींग्स वूडनच्या रूफवर बनविल्या गेल्या आहेत कधीकधी आयर्न शीट्स किंवा छिद्रही तर आता आपण पाहू शकता की हे सर्व पारंपारिक नमुने आहेत जे त्यांना त्या ठिकाणाहून गोळा करता आले आणि ते त्या बिल्डींग्स वूडनचे खांब कसे सुरू करतात आणि मग ते फ्रेम बनवण्याचा प्रयत्न करतात आणि अशाप्रकारे अगदी कमी खर्चात घर डील केले गेले आहे त्यांनी काही मूलभूत तत्त्वेही स्वीकारली आहेत आपणास माहित आहे की सहाय्य मिळाल्यानंतर दोन दिवसात एखाद्यास शेल्टर तयार करणे आणि तेथे राहण्याची क्षमता असते जेणेकरुन एखादी व्यक्ती लवकर कशी बांधू शकेल टेम्पोरारी शेल्टर पर्मनंट घरात नेण्याची क्षमता तर ती एका प्रकारच्या ट्रान्सिशन शेल्टरची आहे ती पर्मनंट शेल्टर कशी सुधारित केली जाऊ शकते कारण आपण तेथे घराच्या मजबूत गुणवत्तेबद्दल बोलत आहोत शेल्टर डिससेम्बल करण्याची आणि वेगळ्या साइटवर जाण्याची क्षमता दुसर्या वर्गात कल्पना करा ज्याची आम्ही चर्चा केली आहे त्या स्थानावरील स्थानांतरित करायचे असेल तर त्यांना काही ठिकाणी जमीन सापडली असेल तेथे हे घर हलवायचे आहे मग आपण हे कसे व कसे नष्ट करू शकतो आपण तीच गोष्ट पुन्हा दुरुस्त करू शकतो पर्मनंट गृहनिर्माण रीकॉन्स्ट्रुकशन शेल्टर वेगळे करणे आणि घटकांचा पुनर्वापर करण्याची क्षमता कदाचित आम्ही अद्याप पर्मनंट शेल्टर रीकॉन्स्ट्रुकशनमध्ये वापरू शकणारे काही घटक काही क्षेत्ररचना निश्चित करावयाचे असल्यास काय करावे व काय करू नये याबद्दल काही विशिष्ट मार्गदर्शकाच्या आधारावर विशिष्ट ओनराद्वारे चालविल्या जाणार्या मूलभूत क्षेत्राच्या मानदंडांमधून शेल्टर वाढविण्याची क्षमता तर गोल मानकांच्या आधारे खालील किट तयार केली गेली आहे एक म्हणजे त्यांनी 18 स्वेअर मीटर्सची राहण्याची जागा विकसित केली जे 5 व्यक्तींकरिता सुमारे 3 6 मीटर आहे आणि मग शेल्टर थेट जमिनीवर सरळ उभे राहील आणि त्या फ्लोवर्सला संरचनेच्या भोवती योग्य ड्रेनेज असेल स्ट्रक्चरल फ्रेम वूडन दांडीने बनलेली आहे तररूफवर कोरीगेटेड गॅल्वनाइज्ड आयर्न शीट्स असतील ओलावामुळे आणि इतर गोष्टींमुळे संरचनेत खिळखिळी होईल त्यानंतर लाभार्थी लोकल कोरेगेटेड आयर्न शीट्स मड आणि स्त्राव ब्रिक अशा लोकल मटेरिअल्ससह भिंती बांधतील तर तिथेच मुळात ती रचना उपलब्ध करुन देते आणि कोम्मुनिटी त्यांच्या स्वत च्या व्यवहार्य मटेरिअल्साने आपल्याला शेल्टर माहित आहे हे खरोखर भरू शकते आता आपण जे पाहू शकता ते म्हणजे या गोल आणि यूएनएचसीआरच्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे लोकल कारागीर अपग्रेड करण्यासाठी या नाकुरू ठिकाणी एक नमुना तयार करण्यासाठी आणले तर हा एक प्रकारचा पायलट प्रकल्प आहे जिथे असे करून त्यांनी लोकांचा अभिप्राय देखील घेतला आहे आणि आम्ही त्यात आणखी सुधारणा कशी करू शकतो म्हणूनच हा एक फॉर्म आहे ज्यामध्ये आपण एक शेल्टर नमुना पाहू शकता ज्यामध्ये एक बिल्डींग्स वूडनची पोस्ट आहे आणि आपण पाहताच प्लास्टिकच्या शीट्सभोवती बांधलेले आहे आणि मग या कारागीरांनी डिझाइनमध्ये बदल करण्यास सुरवात केली खांबाचे आकार खूपच छोटे आणि अपुरीपणे अंतर ठेवले एक गृहनिर्माण फ्रेम तयार केली ज्याने रिफ्ट व्हॅलीचा एक लोकल टेकनॉलॉजि वापरला आणि असे केल्याने हा संपूर्ण घटक हेवी झाला आणि शेल्टर कमी झाल्यामुळे आश्रयस्थानांची ट्रान्स्पोर्टबिलिटी कमी झाली एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे त्यांच्यासाठी फारच अवघड आहे परंतु मटेरिअल्सच्या पुनर्वापरामध्ये अधिक पर्याय ऑफर करण्याची आणि ऑफर करण्याची क्षमता वाढवित आहे म्हणून परंतु तरीही याने अपग्रेड करण्यासाठी वर्धित करण्याची संधी दिली आहे आणि आपण दिलेल्या आश्रयासह आपल्याला माहिती आहे त्यांच्यापैकी बर्याचजणांना ते लहान वाटले पण नंतर या प्लास्टिकच्या शीट्सच्या परिचयात एक टेम्पोरारी भिंत मटेरिअल्स आहे जी बर्याच लोकांना मानसशास्त्रीय व्याख्या म्हणून वाटते त्यांना वाटले की हे टिकाऊ नाही आणि परंतु एजन्सींनी काहींनी या सर्व प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे आणि जेव्हा हा संपूर्ण पथदर्शी प्रकल्प संपला आहे आणि त्यातच लाभार्थ्यांनी प्लास्टिक शीट्स वापरण्यास आक्षेप घेतला आहे परंतु जेव्हा त्यांना असे म्हणतात की या प्रकल्पाचे प्रमाण मोजायचे असेल तर त्या सर्वेक्षणातील of 86 लोक असे म्हणतात की ट्रान्सिशन घरांचे काम पूर्वीच्या घरांपेक्षा मोठे होते आणि हे असे आहे जेथे अभिप्रायावर आधारित काही समायोजनांवर आधारित प्रोटोटाइप शेल्टरमधून परिमाणांचे एक बिल तयार केले गेले आहे आणि जेथे एक स्टॅंडर्ड शेल्टर किट विकसित केले गेले आहे तेथे त्याच्या नकुरू गोदामातील सुमारे 497 शेल्टर किट आहेत तर आता प्रत्येक किटमध्ये 18 स्वेअर मीटरचे घर आहे ज्याची किंमत सुमारे 385 डॉलर्स आहे आणि त्यांनी जे काही केले आहे ते टार्गेट संस्थेकडे सर्व मटेरिअल्स प्रवेशयोग्य मध्यवर्ती ठिकाणी पोचवले गेले आहे जे प्रति वितरण सुमारे 120 किट वितरीत करतात त्यानंतर कोम्मुनिटीतील सदस्यांनी ट्रकचे माल उतरुन ठेवले आणि नंतर त्यांनी मटेरिअल्स किटमध्ये विभागले आणि प्रत्येक घराने वितरण बिंदूपासून ते त्यांच्या घराकडे जाण्याची व्यवस्था केली तर हे मूलतः एका मध्यवर्ती जागेवरून आहे नंतर ते दरम्यानचे बिंदू वितरित करण्यास सुरवात केले आणि मग तेथील रहिवाशांनी स्वत च्या श्रमचा उपयोग करून किंवा गाढवे किंवा ट्रॅक्टर किंवा कोणत्याही पिकअपची सहाय्य करून तेथील रहिवाशांना कोम्मुनिटीच्या सदस्यांनी त्यांची सोय केली तर कारागिरांनी लाभार्थ्यांना आश्रयस्थान निश्चित करण्यात मदत केली गुणवत्तेचे परीक्षण केले आणि तांत्रिक सहाय्य प्रदान केले परंतु यापैकी बहुतेक उपकरणे 2 दिवस 3 दिवस आपल्याला माहित असलेल्या एका दिवसात तयार केली गेली आहेत तर ही एक जलद विकास प्रक्रिया आहे परंतु कोणत्याही डिसास्टरंमध्ये आम्हाला हे देखील समजले आहे की वैयक्तिकृत करणे वैयक्तिकृत करणे ही सांस्कृतिक कमतरता आणि तसेच आर्थिक शक्यता आणि संधींचा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे तर लोकांनी जे विकसित करण्यास सुरवात केली ते जवळच होते म्हणून आपणास घराचे टिम्बर उंचावणे सुरू झाले आपण ज्या बिल्डींग्स टिम्बर पाहू शकाल ते म्हणजे बिल्डींग्स टिम्बर शिंगल्स जिथे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतात अशा शिंगल्स कायम देखावा तसेच हा एक प्रकारचा पार्शिअल श्रेणीसुधारणा आहे ज्यांनी त्यांच्याकडे मागील साइटवरून किंवा त्यांच्या व्यवहार्यतेसह जे काही विकत घेतले असेल त्या वस्तूंनी विकसित केले आहे त्यांनी त्यांच्या शेल्टर करण्यासाठी काही बदल केले आहेत आणि एका महिन्यातच 53 घर ओनरांनी त्यांचे शेल्टर सुधारण्यास सुरवात केली आहे आणि जर हा प्रकार 53 झाला असेल तर एका महिन्यात हे अगदी जलद होते प्राधान्यक्रम प्रथम दरवाजे द्वितीय भिंती आणि तिसरे खिडक्या होते त्यामुळे वेंटिलेशन पैलू भिंती दारे आणि खिडक्या यासाठी काही लाभार्थ्यांनी स्वत चे बिल्डींग्स टिम्बर विकत घेतल्या आहेत आम्ही या संपूर्ण संचामध्ये पाहिले आहे सुरुवातीस आणि भिंतींच्या ओळीला दिलेली प्लास्टिकची शीट्स वापरली म्हणून त्यांनी प्लास्टिकच्या शीटसह एक प्रकारचे पार्शिअल आवरण घातले इतरांनी प्लास्टिकची शीट्स विक्री केली आणि अॅडोबच्या भिंती बांधण्यासाठी लोकल कारागीरांना कामावर घेतले तर त्यांनी ते परत दिले आणि त्यांनी ते बाजारात विकले आणि त्यांना काही पैसे मिळू शकले आणि त्यांना आणखी काही पैसे मिळवता आले आणि त्यांनी अॅडॉबची भिंत बनविली आणि म्हणूनच तुम्हाला माहित आहे की ही संपूर्ण प्रक्रिया वाढलेली दर्शवित आहे प्रत्येक कुटुंबावर अवलंबून असते की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार्यता आहे त्यांच्या गरजा आणि मागण्यांसाठी ते कोणत्या प्रकारचे प्रतिसाद देत आहेत आणि काहींनी शेल्टर किटमध्ये दिलेली साधने वापरुन मजुरीसाठी पैसे दिले आणि काहींनी घरातील सामान खरेदीसाठी शेल्टर पूर्ण झाल्यावर काहींनी त्यांची साधने विकली तर एकदा साधने विकली गेली की त्यांनी आणखी काही घरगुती सामान आणि फिटिंग्ज खरेदी केल्या तर यासह गव्हर्नमेंट समजले की होय ही प्रक्रिया वाढविण्याची शक्यता आहे तर आता त्यांनी काय केले ते 18 स्वेअर मीटर ते 20 स्वेअर मीटर आणि अडोब आणि बिल्डींग्स टिम्बर च्या कायम भिंती विकसित केले आणि त्यांनी सुमारे 40000 कमी किंमतीची घरे बांधण्याचा प्रकल्प सुरू केला तर मार्च 2009 च्या अखेरीस हे सुमारे 16 240 बांधले गेले आणि प्रामुख्याने यूएनएचसीआर आणि एमओएसएसपीच्या भागीदारीने तर हा एक अगदी बल्क प्रोजेक्ट आहे आणि जपानी संस्था आणि वेगवेगळ्या एनजीओ संस्थांनीही आम्हाला त्याकरिता समर्थन दिले आहे परंतु जेव्हा आपण त्यासंबंधी थिओरिटिकेल समजूतदारपणाबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला हे माहित आहे की मी तुम्हाला आरंभिकपणे असे म्हटले आहे की ट्रान्सिशन आश्रयस्थान एक संज्ञा नाही ती नोउन आहे ही एक प्रक्रिया आहे म्हणून ख्रिस्तोफर अलेक्झांडर घराचे वर्णन करीत आहे की एक क्रिया आहे जी 'हळूहळू तयार केली जाते क्रीटेड ग्रॅड्युअल्लीचा थेट परिणाम म्हणून आणि तिच्यात घडत आहे' अशा लोकांकडून जे केवळ परवडेल अशा गोष्टी खर्च करतात जेव्हा आपण प्रत्यक्षात आपल्या स्वतःच्या जागांचे वैयक्तिकृत करणे सुरू करता तेव्हा हे आपल्यापासून सुरू होते जेव्हा आपण त्यात राहण्यास प्रारंभ करता तेव्हा आपल्या लक्षात येते की आपल्याला काय माहित आहे आपल्याला काय हवे आहे आणि त्यानुसार लोक केवळ घरातच नव्हे तर घराच्या आसपास देखील त्या सुधारित करण्यास प्रारंभ करतात आणि जॉन एफ टर्नरJohn F Turnerकडून केलेली अशीच निरीक्षणे मेक्सिकोमधील लोकांचे निवासस्थान म्हणूनच तो या दृष्टिकोनातून घेतलेल्या वापर मूल्याबद्दल बोलतो हे बाजार मूल्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण होते कारण वापरकर्त्यासाठी गृहनिर्माण जे करतो ते त्यापेक्षा महत्वाचे आहे तर हे उत्पादन नाही ही मनुष्य प्रक्रिया कशी विकसित होते घरात एक घर आहे आणि बाजार मूल्यापेक्षा वापर मूल्य अधिक लक्षणीय असल्याचे त्याने पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे जॉन हब्राकेन निर्णय घेण्याच्या 3 स्तरांवर समर्थन देतो एक म्हणजे टिशू आणि आधार जो आधार इमारत आहे टिशू शहरी फॅब्रिकचा संदर्भ देते आणि आधार म्हणजे आधार इमारत आणि फिटआउटचा अर्थ इंफिल लोकांनी त्यांच्या घरात जे केले आहे आणि टिशू सारखाच राहतो कारण ती मोठी मटेरिअल्स आहे आणि पाठिंबा बदलू शकेल वेळ आणि इन्फिल अधिक नियमितपणे बदलतील तर हे बर्याच वेळा बदलत राहते आणि उपविभागाची प्रणाली वापरकर्त्यांना त्यांच्याशी संबंधित पातळीशी संवाद साधण्यास परवानगी देते तर या भिन्न 3 श्रेणींमध्ये प्रत्येक कोम्मुनिटी कसा प्रतिसाद देतो ग्राहक किंवा घरगुती ते भरपुर पातळीवर काम करतात गृहनिर्माण संस्था किंवा विकास स्तरावरील समर्थन संस्था किंवा मुनिसिपालिटी टिशू स्तरावर कार्य करतात आणि त्याचप्रमाणे बिल्डींग्स देखील मूलत 6 टाइम बाउंड थरांनी बनविल्या जातात इयान बेंटली देखील याबद्दल बोलणारी ही स्पेस टाइम फेनॉमेनॉन आहे एक अशी साइट आहे जी सामान्यतः बदलत नाही जरी काही बिल्डींग्स ट्रान्सपोर्टबल करण्यायोग्य असतात स्ट्रक्चर फाउंडेशन्स आणि लोड बेअरिंग घटक बदलणे महाग आहे कारण एकदा तुम्ही फाउंडेशन सेट केले तर ते बदलणे फार अवघड आहे आपण भिंती तोडू शकता आपण प्रीफेब भिंती काढू शकता जेणेकरून लोक सहसा असे करणे टाळण्याचा प्रयत्न करतात बाह्य पृष्ठभाग असलेली त्वचा आणि या 20 वर्षांमध्ये बदलू शकतात जेव्हा एखादी इमारत इलेक्ट्रिक प्लंबिंगची सर्व्हिसिंग हिंमत वेळोवेळी परिधान करते तेव्हा आपल्याला त्या नियमित कालावधीत देखभाल करण्याची आवश्यकता असते एक अंतराळ योजना अंतर्गत आराखडा जेथे भिंती रूफ फ्लोवर्स आणि दारे कंमेर्सिल जागा प्रत्येक 3 वर्षांत बदलू शकतात आणि 30 वर्षांपर्यंत समान राहू शकतात आणि मटेरिअल्स फर्निचरचे मध्यवर्ती घटक उपकरणे अगदी मासिक किंवा अगदी दररोज बदलू शकतात त्याचप्रमाणे इयान बेंटले देखील अंडरलईन्ग टोपोग्राफी नैसर्गिक प्रणाली आणि पब्लिक लिंकेज प्रणाली भूखंड आणि बिल्डींग्स आणि वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीत बदलणार्या घटकांविषयी वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा करते एकदा किट विकसित झाल्यानंतर ओनर ड्रिव्हनच्या प्रक्रियेमध्ये जर स्टॅंडर्ड रचना स्वीकारली गेली असेल आणि अर्थसंकल्पाच्या तुलनेत या प्रकारचा हस्तक्षेप अपग्रेड करण्यायोग्य टेम्पोरारी शेल्टर असेल तर प्रमाणित किट्सची खरेदी आणि वितरण तुलनेने लहान साधे ऑपरेशन असेल जर हस्तक्षेप पर्मनंट बांधकाम असेल तर शेवटच्या वापरकर्त्यांसह सहकार्याने तयार केलेले स्टॅंडर्ड स्ट्रक्चरल पर्याय प्रमाण बिलामध्ये विकसित केले जाऊ शकतात आणि की स्टेज अनुदान वितरण सेट केले जाऊ शकतात कारण प्रत्येक टप्प्यावर आम्हाला निधी वाटपाकडे लक्ष द्यावे लागेल आणि तरीही त्वचा आणि अवकाश योजनेच्या डिझाइनवर फ्लेक्सिबिलिटी दिली जाईल तर तेथे एक मूलभूत कोड राहण्याची संकल्पना आहे आणि त्यामध्ये आम्ही विविध पर्याय कसे तयार करतो हे संपूर्णपणे बीस्पोक दृष्टिकोनापेक्षा व्याप्रोफेशनल रिसोर्सेस वर आणि वेळेवर बरेच हलके आहे आणि आपण हे समजून घेतले पाहिजे की जेव्हा आपण या प्रकारच्या गरीब लोकांशी वागतो आहोत एखाद्याला रोजीरोटीची चौकट पहावी लागेल ती केवळ एक आश्रयस्थानच नाही आणि येथेच टिकाऊ रोजीरोटीच्या रूपरेषासाठी ASAL फ्रेमवर्कचा पराभव करणे अत्यंत योग्य आणि विचारशील आहे कारण एखादी व्यक्ती किंवा कोम्मुनिटी किंवा सोसिअल गट कसे आहेत सोसिअल आर्थिक मानवी नैसर्गिक राजकीय असो की विशिष्ट स्त्रोतांमध्ये त्यांची क्षमता कशी आहे रिसोर्सेस कशीही असली तरीही ते एकीकडे संसाधनांमध्ये कसे प्रवेश करू शकतात ते आधीपासूनच असुरक्षिततेच्या संदर्भात आहेत ते आधीपासूनच संदर्भात आहेत ज्याचा त्यांच्या क्षमतेवर प्रवेश करण्यावर काही प्रभाव पडेल आपल्याला प्रवेश करण्याची क्षमता माहित आहे रिसोर्सेस आणि तिथूनच आपण या क्षमतांबद्दल चर्चा करतो ते संरचना आणि प्रक्रियेचे रूपांतर कसे करतात नियामक चौकटीच्या रूपात सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्राच्या स्वरूपात असले तरीही आणि मग ते स्वतःच्या लिवलीहूडच्या संधी कशा तयार करतात आणि याच ठिकाणी आपण अधिक उत्पन्न वाढविल्याबद्दल कल्याणकारीतेने असुरक्षा कमी करण्यासाठी आपल्याला माहित असलेल्या अन्न सुरक्षा वाढविण्याविषयी बोलू जसे की फ्रेमवर्कचा संपूर्ण सेट आहे जो प्रत्यक्षात एक व्यक्ती किंवा एक गट किंवा एक कोम्मुनिटी खरोखर कार्य करू शकतो म्हणूनच जेव्हा आम्ही ट्रान्सिशन शेल्टर पहात आहोत आणि तसेच ते प्रत्यक्षात ओनर ड्रिव्हन प्रक्रियेकडे पहात आहेत तेव्हा हे आपल्याला फार महत्वाचे आहे आपल्याला संपूर्ण रिसोर्सेस आणि त्यांचे असुरक्षितता संदर्भ स्वतःच समजून घेणे आवश्यक आहे एनएब्लिंग अँप्रोच आम्ही ही प्रक्रिया कशी सक्षम करू शकतो आणि आपल्याला माहित असलेले एक फिनान्स आहे कारण हा एक एनएब्लिंग अँप्रोच आहे ज्यायोगे फिनान्सपुरवठा मर्यादित प्रवेशामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना ओळखले जाऊ शकते तर आम्ही रोख रकमेबद्दल बोललो टप्प्यावर निहाय कसे फिनान्स वाटप कसे करता येईल यावर आम्ही बोललो जमिनीचा कार्यकाळ आम्ही सर्वांना पुरेशा शेल्टर देण्याच्या कोणत्याही आवश्यकता असलेल्या भूमीपर्यंतचा कार्यकाळ आणि कार्यकाळ सुरक्षितता याबद्दल चर्चा करतो तसेच मटेरिअल्स आणि श्रम कारण मटेरिअल्सचे मोठ्या किंमतीचे प्रभाव असतात आणि बिल्डींग्सच्या अयोग्य नियमांमुळेही गृहनिर्माण उत्पादित होऊ शकते म्हणूनच कायदेशीर चौकट ज्यायोगे आम्ही चर्चा करतो कायदेशीर आणि नियामक चौकटीचे पुनरावलोकन करून गृहनिर्माण तरतूदीसाठी वातावरण सक्षम बनविण्यास मदत करण्यासाठी गव्हर्नमेंट महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते नियामक प्रक्रियेमध्ये आपण स्वदेशी मटेरिअल्स कसे सामावून घेऊ शकतो हे सर्व बांधकाम अभ्यासक्रमांसाठी एक महत्त्वाचे आव्हान आहे आणि लोक आणि प्रशासन जिथे आम्ही लोकांना वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या सहभागी होण्यासाठी कसे व्यस्त ठेवू शकतो याबद्दल चर्चा करतो राष्ट्रीय धोरण बनविणे नियोजन व अंमलबजावणी गृहनिर्माण प्रकल्पांचे निरीक्षण आणि सेवा व विस्तीर्ण पोलिटिकल प्रक्रिया व्यवस्थापित करणे आमच्याकडे हे संपूर्ण फ्रेमवर्क प्रत्यक्षात ओनर ड्रिव्हन सहभागी ओनर ड्रिव्हन प्रक्रिया सक्षम करते जरी ती ट्रान्सिशन आहे परंतु आम्ही कसे करू शकतो वेगवेगळे मार्ग काय आहेत आपण त्यास कसे व्यस्त ठेवू शकता आणि आपण प्रत्यक्षात हा प्रकार देऊ शकत असल्यास कसे समर्थन प्रणाली तर यामुळे हळूहळू त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण ट्रान्सिशन घडू शकते कारण ते आत्मविश्वासू असू शकतात ते स्वत ची प्रणाली बनवू शकतात त्या त्या प्रणालीवर अवलंबून राहू शकतात केवळ त्यासह प्रगती करण्यासाठी आम्हाला थोडेसे समर्थन सिस्टम प्रदान करण्याची आवश्यकता आहे मला आशा आहे की केनियामधील ट्रान्सिशन गृहनिर्माण विषयी आपल्याला चांगली कल्पना मिळाली असेल खूप खूप धन्यवाद